सुप्रभात आम्ही आता पुढील मॉड्यूलमध्ये आहोत आम्ही चिनाई ताकदीच्या पैलूंच्या विश्लेषणाकडे पहणारा भाग पूर्ण केला आहे आम्ही विकृती पाहून निष्कर्ष काढला आणि डिझाईनच्या बाबींचा विचार केला तर आमच्यासाठी तो एक प्रारंभिक बिंदू आहे आपल्यालातोमाहित असणे आवश्यक आहे कीतोताठर आहेआणि हे आम्ही शेवटच्या व्याख्यानात करत होतो तर हे मॉड्यूल जो विस्तारित मॉड्यूल असेल जो आयएस 1905 चा फ्रेमवर्क वापरुनचिनाई घटकांच्या डिझाइनकडे पाहेलजो किअविभाजित चिनाईकोड आहे त्यानंतरप्रबलित चिनाई कोड आहे आम्ही घटकांच्या डिझाइनमध्ये जाऊ आणि नंतर एकूणच प्रणालींच्या डिझाइनवर लक्ष देऊ तर हे मॉड्यूल सुरू करू परंतु आम्हाला खरोखरचचिनाईच्या रचनांसाठीअस्तित्त्वात असलेलीस्ट्रक्चरल डिझाइन फ्रेमवर्क समजणे आवश्यक आहे म्हणून मी मॉड्यूल 1 मध्ये मी काय आरंभ केले याची पुनरावृत्ती मी चिनाईच्या स्ट्रक्चरल डिझाइनसाठी उपलब्ध असलेल्या विविध कोडवर आणिविशेषतः चार कोडचासंदर्भदेत आहेयेथे संदर्भित केलेला एक अन्य दस्तऐवज एक हँडबुक आहे जो स्वतः डिझाइन कोडसाठी स्पष्टीकरणात्मक पुस्तिका आहे म्हणूनच मला असे वाटते की हे कोड एकमेकांशी कसे संवाद साधतात हे समजून घेणे फार महत्वाचे आहे आणि आम्हालादगडी बांधकामांच्या रचनेची मूलभूत चौकट दिली आहेस्ट्रक्चरल डिझाइनच्या सर्वात महत्वाच्या बाबीचा विचार करणे जे चिनाईचे भूकंप प्रतिरोधक डिझाइन आहे तर आपण पहात असलेला पहिला कोड 1905 1987 आहे ही एक कोड आहे जीअलिकडच्या वर्षांत पुन्हा पुष्टी केली गेली आहे आम्ही या कोडवर येऊ आम्ही 1905 नुसार कार्यरत ताणतणावाच्या डिझाइनसह काम करणार आहोत परंतु त्याकडे जाण्यापूर्वी आपण विविध कोडमधील परस्परसंबंध तपासू मी ज्याहँडबुक कडेपरतजात आहे ते एसपी 20 आहे जे डिझाइनसाठी स्पष्टीकरणात्मक पुस्तिका आहे हे काही बांधकाम पैलूंमध्ये देखील जाते तर आपल्यासाठी हँडबुकमध्ये दिलेल्या भाष्यानुसार आयएस 1905 1987 चे कलम वाचणे आपल्यासाठी उपयुक्त ठरेल काही तरतुदी त्या सराव पद्धतीमध्येच का असतातहे आपल्याला चांगल्या प्रकारे अधोरेखितकरते स्ट्रक्चरल डिझाइनचे संपूर्ण संरचनात्मक डिझाइनचे नियमन करणारे दुसरा कोड राष्ट्रीय इमारत कोड 2016 ची अलीकडील आवृत्ती आहे आणि मी भाग 6 कलम4 चा विशिष्ट संदर्भ देत आहे जे चिनाईच्या स्ट्रक्चरल डिझाइनशीसंबंधित आहे आणि आपल्याला हा भाग 1 च्या खंडात सापडेल राष्ट्रीय इमारत संहिताआता हा कोड आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण आमच्याकडे प्रबलित दगडी बांधकामाबद्दल विशिष्ट कोड नाही कारण आम्ही पुनरावृत्ती दगडी बांधकाम एक समर्पित कोड नाही राष्ट्रीय इमारत कोड आहे आम्हाला महत्वाचे आहेकिंवामर्यादीत दगडी बांधकाम एक समर्पित कोड आहे तर मर्यादित दगडी बांधकाम आणि प्रबलित चिनाई भारताच्या राष्ट्रीय इमारत संहितामध्ये दिसतात अखेरीस आम्हीदुर्दैवाने 1905 सारखे विशिष्ट कोड पाहतो जे प्रबलित चिनाई डिझाइन आणि मर्यादित चिनाई डिझाइनचा सामना करण्यासाठी असुरक्षित दगडी बांधकाम डिझाइन करतात तरआत्तापर्यंत आम्हाला प्रबलित डिझाईन पैलूंसाठी राष्ट्रीय दगडी बांधकाम इमारत कोडचा संदर्भघ्यावा लागेल तर आम्ही या दोन संहितांच्या कलमांच्या अंतर्गत प्रामुख्याने कार्य करीत आहोततथापि मी म्हटल्याप्रमाणे आमच्या डिझाइनचा महत्त्वपूर्ण भाग भूकंप प्रतिरोधक डिझाईन आणि बांधकामांवर परिणाम होणार आहे तर येथे दोन महत्त्वाच्या कोड्सप्रथमIS1893 भाग 1 आहे आणि ही पुन्हा अलीकडील आवृत्ती आहे ही 2016 ची आवृत्ती आहे जी इमारतींसाठी सामान्य तरतूदी देते आणि या कोडमध्ये भूकंप डिझाइनचे निकष घातले गेले आहेत आपल्याकडे मूलभूत तत्त्वे आहेत जी आपण पाळली पाहिजेत आणिभूकंपाचे इनपुट जे भूकंपाच्या डिझाइनसाठी या कोडच्या आधारे स्थापित केले जावे तर हा कोड महत्त्वपूर्ण बनतो आणि शेवटी आमच्याकडे एक कोड आहे जो भूकंप प्रतिरोधक डिझाइन आणि बांधकाम डिझाइन आणि बांधकामयासाठीचा एक कोड कोड आहे परंतु फार पूर्वीच अद्यतनित केलेला कोड नाही 5 6 वर्षांपूर्वी IS 4326 तर IS 4326 चा विशिष्ट संदर्भ देईल आणि राष्ट्रीय इमारत कोड IS 1893 भाग 1 आणि IS 4326 या चौकटीत ठीक आहे तर हे आवश्यक आहे कीकोर्सच्या या टप्प्यावर आपण डिझाइनचा जोपर्यंत कार्य करू शकता त्या आधारावर या कोडच्या वेगवेगळ्या विभागांसह स्वत ला परिचित करणे प्रारंभ करा तर मी रचनांच्या आराखड्यासाठी तयार केलेल्या रचना समजून घेऊ म्हणूनच विशिष्ट बाबींमध्ये जाण्यापूर्वी भूकंप इनपुटच्या डिझाइनसाठी स्वतः योग्य निर्णयघेण्यासाठी कोणत्या प्रकारची रचनाउपलब्ध आहेहे समजून घेणे आवश्यक आहे आपणास भूकंप प्रतिरोधक डिझाइनमध्ये कातरणे शक्ती सामोरे जाणे आवश्यक आहे आणि त्या कातरणे शक्तीची स्थापना करावी लागेल आणि तेथे एक आधार आहे की या कातरणे सैन्याने कशा येणार आहेत यावर लक्ष देण्याची गरज आहे आम्हीइमारतीबद्दलच्याबेस कातर मजल्यापासूनते मजल्यावरीलकातर्यापर्यंत ते भिंतीवरील कातरणे आणि डिझाइनसाठी पियर कातर्यापर्यंत कार्यकसे करावे याबद्दल आपण चर्चा करीत होतोपरंतु बेस कातर स्थापित करण्यासाठी आम्हाला आयएस 1893 भाग 1 वर परत जावे लागेल जेदिलेली इमारतीसाठीपार्श्व भूकंपीय गुणाकाराचा अंदाज कसा लावेल हे स्थापित करते आता सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आम्ही योग्य बाजूने पार्श्व भूकंपाचा गुणांक कसा पोहोचतो यासंबंधी तपशीलवार माहिती पाहूपरंतु आज या क्षणी मी आर घटकांच्या या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करू इच्छित आहे ज्याची आपल्यापैकी काहीपरिचित असतील परंतु निवडलेल्या स्ट्रक्चरल सिस्टमसाठी डिझाइन फोर्सची स्थापना करणे ही आतापर्यंतची सर्वात गंभीर बाब आहे तर आपल्या समोर दिसणारी सारणी म्हणजे आयएस 1893 भाग 1 च्या टेबल 9 चे पुनरुत्पादन आहे आणिमीकमी केलेकी मी प्रत्यक्षात ते सादर केले आहे5 वेगवेगळ्या प्रणालींबद्दल बोलणे सारणी अधिक विस्तृत आहे परंतु ती 5 भिन्न प्रणालींबद्दल बोलली आहे आणि तेथे उपप्रणाली आणि पुढील वर्गीकरण आहेत आम्ही एका क्षणात त्याकडे जाऊ परंतु मीआतापर्यंत 5 विस्तृत वर्गीकरणेपहात आहे जिथेभारतीय कोडचा प्रश्न आहे तोपर्यंत स्ट्रक्चरल सिस्टम पार्श्व लोड प्रतिकारांकरिता संबंधित आहेत आणि आपण पाहू शकता की येथे 5 प्रकारच्या प्रणाली आहेत नियमित मोमेंट रेसिस्टिंग फ्रेम्सब्रेसीड फ्रेम सिस्टीमसहविशेष नियमांसह प्रतिकार करणारा मोमेंट फ्रेमस्ट्रक्चरल वॉल सिस्टमड्युअल सिस्टमफ्लॅट स्लॅब सिस्टम म्हणूनच आपल्याकडे हे वर्गीकरण मोठ्या प्रमाणात आहे ज्या क्षणी मी प्रतिरोधित फ्रेम सांगेन आपण तत्काळ प्रबलित कंक्रीट आणि स्टीलच्या फ्रेम बद्दल विचार करू शकताज्याबद्दल आम्ही बोलत आहोत ब्रेस्ड फ्रेम सिस्टीम आम्ही पुन्हा मोमेंट प्रतिरोधक फ्रेमबद्दल बोलत आहोत परंतु आपल्याकडे अतिरिक्त भूकंपाचा प्रतिकार करणारा कंस आहे आणि मग आपण स्ट्रक्चरल वॉल सिस्टीमवर येऊ स्ट्रक्चरल वॉल सिस्टीममध्ये येथे आमची लोड असणारी चिनाईबांधकाम योग्य पडेल आणि आपण ताबडतोब पाहू शकता की मी निदर्शनास आणू आणि आम्ही परत येऊ आणि रचनात्मक आर घटकांपर्यंत रचना कसा आरंभ करतातयाबद्दल चर्चाकरू आणि 1 5 तेथे बसले आहेत कारण आम्हीलोड बेयरिंग चिनाई बांधकामांबद्दल बोलत आहो ठीक आहे हे4 पर्यंत खूपच मोठे आहे आम्ही एका क्षणात परत येऊ आणि त्यानंतर आपल्याकडे दुहेरी प्रणाली आहे जिथे आपल्याकडे कातरणे भिंत प्रणाली आहे एक प्रबलित कंक्रीट कातरणे भिंत प्रणाली आहेपरंतु आपल्याकडे देखील त्या सिस्टममध्ये एक मोमेंट प्रतिरोधक फ्रेम आहे शक्यतो मोमेंट प्रतिकार करणारीफ्रेम बाजूकडील लोड प्रतिकारासाठी डिझाइन केलेली नाही परंतु कतरनीची भिंत बाजूकडील लोड प्रतिरोधनासाठी डिझाइन केलेली आहे ड्युअल सिस्टम हेच आहे आणि त्यानंतर आपल्याकडे फ्लॅट स्लॅब सिस्टीम आहेत आणि 2016 मध्ये कोडमध्ये अलिकडील पुनरावृत्ती आहे आणि स्वतंत्र भूमिकेचे प्रदर्शन करणार नाही ज्यात भूकंप कामगिरी चांगली नसते फ्लॅट स्लॅब सिस्टम म्हणून दर्शविली जाते आणि त्यास प्रबलित कंक्रीटच्या बाहेर खेचले जाते फ्रेम्स किंवा ड्युअल सिस्टम किंवा कातरणे भिंत प्रणाल्यांचा प्रतिकार करणारा क्षण म्हणूनच आम्हाला स्ट्रक्चरल वॉल सिस्टीममध्ये विशेष रस आहेआणि मी तेथे म्हटल्याप्रमाणे लोड बेअरिंग चिनाई बांधकाम आणि कातरणे भिंत प्रणाली येईलप्रबलित कंक्रीट कातरणे भिंत सिस्टीम मध्ये येतील तेव्हापासून लोड बेअरिंग दगडी बांधकाम कातरणे भिंतीवर अवलंबूनभिंत असतेआपल्याकडे आतापर्यंत आर घटक संबंधित म्हणून स्ट्रक्चरल भिंत प्रणाली अंतर्गत प्रबलित दगडी बांधकाम किंवा अविभाजित बांधकाम आहेत उजवीकडे आपल्याकडे आर घटकांची श्रेणी आहेकोड आपल्याला टायपोलॉजी किंवा उपश्रेणीसाठी विशिष्ट आर घटक देईल या गटांपैकीमीतुम्हाला नुकतीच मर्यादा दिली आहे आणि तुम्ही पाहु शकता की आर घटक सामान्यत 3 ते 4 दरम्यान जास्तीत जास्त 5 पर्यंत जातात जिथपर्यंत विशेष मोमेंट प्रतिरोधक फ्रेम संबंधित आहे वगैरे तर आम्ही आर फॅक्टर परिभाषित करतो आर तथ्यकिंवा एक संख्या आहे जी पार्श्व लोड प्रतिरोधक कार्याच्या प्रकाराशी थेट जोडलेली आहे स्ट्रक्चरल सिस्टमची निवड प्रदान करते आणि ही एक अशी प्रणाली आहे जी प्रत्यक्षात सिस्टमची अ रेषेत असते हेआर घटकांवर परिणाम करणारेएकल पॅरामीटर नाही परंतु स्वत च्या संख्येवर परिणाम करणारे अनेक घटक आणि म्हणूनच आर घटकांमध्ये स्वतःत काय आहे हे समजून घेण्यासाठी तो मोडणे आवश्यक आहे यात स्ट्रक्चरलसिटेम्स आणि विविध प्रकारच्या स्ट्रक्चरल सिस्टीममध्येउपलब्ध असलेल्या सामर्थ्याहून अधिक सामर्थ्य समाविष्ट आहेआणि प्रणाली मुळात हे लक्षात घेते कीप्रणालीकिती लहरीपणा प्रदानकरूशकते एखादी विशिष्ट स्ट्रक्चरल सिस्टम आपल्याला किती लहरीपणा देऊ शकते याचा हिशेब देते जर आपण असुरक्षित चिनाईची रचना घेतल्यासस्ट्रक्चरल सिस्टम पार्श्व लोड प्रतिकार संबंधित आहे म्हणून आपल्याकडे कमी लहरीपणा उपलब्ध आहेतथापि प्रतिरोधक फ्रेम किंवाकातरणे भिंत सिस्टीम आपल्याला निश्चितपणे प्रबलित कंक्रीटमध्ये किंवास्टीलद्वारेनिश्चितपणे देऊ शकतेअप्रतिबंधित चिनाईच्या संरचनेच्या तुलनेतवास्तविकपणे आपल्याला अधिक जास्त डक्टीलिटीदेऊ शकते तर आर फॅक्टर सिस्टीममध्येच उपलब्ध नसलेल्या रेखीयतेची बेरीज करतो आणि आम्ही डिझाइन फोर्सेस कमी करण्यासाठी हा आर फॅक्टर थेट लागू करतो आणि म्हणूनचयाचा काळजीपूर्वक वापरकरणे महत्वाचे आहे जर सिस्टमची टिकाऊपणा लक्षात घेऊन डिझाइन फोर्स आला असेल तर आपण प्रत्यक्षात डिझाइन फोर्स कमी करू शकता कारण जर रचना सदोषदृष्ट्या विकृत रूपधारणकरू शकतेआणि तरीही बाजूकडील शक्तींचा प्रतिकारकरू शकत असेल तरतुमची वागणूक चांगली आहे आणिसिस्टमला चांगली वागणूक मिळू शकते या वस्तुस्थितीसाठीआपण पॉईंट्स द्यावेत तर हे आर घटक आपल्या डिझाइन दलांमध्ये थेट कपात करतात जर सिस्टममध्ये ती लहरीपणा उपलब्ध नसेल तर आपण डिझाइन फोर्स कमी करू शकत नाही आणि म्हणूनच काही प्रणालींनागैर प्रवर्धित चिनाई स्वरूपात चांगली लहरीपणा न देणार्या चिनाईच्या रचनांना उच्च प्रतिसाद कमी करण्याचे घटक किंवा आर दिले जात नाहीत आपण अद्याप अशा बांधकामाचा प्रश्न म्हणून कमी प्रमाणात लवचिक डिझाइन बळ वापरता तर हे आर फॅक्टर करीत आहे तर आम्हाला या स्ट्रक्चरल वॉल सिस्टीममध्ये जाऊन हे तपासणे उपयुक्त आहेकीआपल्याकडे बांधकाम आणि चिनाई बांधकामांचेवितरणकाय आहे तरया तक्त्यामध्ये3अजे प्रतिसाद कमी करण्याच्या घटकांकडे पाहतात लोड बेअरिंग चिनाईच्या इमारती पाहतात ठीक आहे मग ते प्रबलित कंक्रीट कातरणे भिंत सिस्टीमकडे पहात आहे परंतु आता मला लोड बेअरिंग चिनाई बांधकामपाहण्यातरस आहेआणि आपण पाहू शकता कीया अंतर्गत 5 भिन्न श्रेणी उपलब्धआहेतठीक आहे चला त्यातील प्रत्येक वाचूया आयएस 1905 नुसार डिझाइन विहित केलेल्या चिनाईचे अविभाजित चिनाई म्हणून वर्गीकरण केले ठीक आहे परंतु इमारत असलेल्याक्षैतिज प्रबलित कंक्रीट सेझमायकबँड शिवायभूकंप प्रतिरोधक वैशिष्ट्यापासून मुक्त आहे ज्याचा आपण विचार करू शकता क्षैतिज भूकंपाचा पट्टा किमान आवश्यक घटक आहेसतत क्षैतिज भूकंपाचा पट्टा जोभूकंप प्रतिरोध प्रदान करण्यासाठी आवश्यक असणाराकिमान घटक असतो जोरचनामध्ये प्रदान केला गेला नाही तर तेक्षैतिज भूकंपाच्याबँडशिवाय अनिर्बंधित किंवा अविभाजित चिनाई प्रकारात मोडतो या कोडमधील ही श्रेणी आहे ज्यातरिस्पॉन्स रिडक्शन फॅक्टरचेसर्वात कमी मूल्य आहेजे 1 5 वर आहे याचा अर्थ असा की आपण आपली लवचिक डिझाइन फोर्स घेऊ शकता आणित्यास डिनॉमिनेटरमध्ये 1 5पर्यंतकमी करू शकता आर मूल्यानुसार विभाजित आपली लवचिक डिझाइन शक्ती 1 दुसरी श्रेणी यूआरएम आहे जी आयएस 1905 नुसार डिझाइन केली गेली आहे व ती होरीझोन्टल सिस्मिक बँड सोबत आहे तर आता मला वाटतं की आपण प्रबलित कंक्रीटमधील क्षैतिज भूकंपाच्या पट्ट्या प्रबलित घटक आहेत या वस्तुस्थितीचे रसग्रहण करण्यास सुरवात केली पाहिजे संरचनेत त्यांची उपस्थिती किंवा संरचनेत अनुपस्थिती अद्याप अनिर्बंधित किंवा अविभाजित चिनाई बांधकामम्हणून चिनाईसोडते तर आपण क्षैतिज आरसी भूकंपाचा बँड प्रदान कराल की नाही आम्ही अविलंबीय चिनाईचा संदर्भ देत आहोत तर क्षैतिज आरसी सिस्मिक बँड एक अतिरिक्त वैशिष्ट्य आहे क्षैतिज सिस्मिकबँडसारख्याअतिरिक्त वैशिष्ट्यासह आपण हा क्षण दिल्यास आर फॅक्टर सुमारे 2 पर्यंत वर्धित केला जाऊ शकतो तर एक आरसी बँड उपलब्ध असल्यास लवचिक शक्ती बेस शियरच्या डिझाइनची शक्ती अर्ध्यावर कमी केली जाऊ शकते त्या संदर्भात आपण मागील संख्या1 5 पाहिल्यासही 1 5 ही अंगभूत टिकाऊपणा आहे जी दगडी बांधकाम मध्ये उपलब्ध आहे हे महत्त्वपूर्ण नाही ते खूपच कमी आहे आणि सर्वात कमीतकमी 50 टक्के म्हणजे लवचिक वर्तनपेक्षाही जास्त म्हणजे वास्तविकपणे भूगर्भातील चिंचोळीचा प्रतिकार आणि प्रतिकारशक्ती मिळते परंतु ज्याक्षणी आपण क्षैतिज भूकंपाचा बँड प्रदान कराल तेथे इमारतीत शिरकाव करणारे काही बंधन आहे इमारतीमध्ये आलेले काही बांधलेले आहे आणि आपण आपले डिझाइन बळ एका अर्ध्याने 50 टक्क्यांनी कमी करू शकता तर आर फॅक्टर आम्हीकाही वेळात आर फॅक्टरच्या विशिष्टगोष्टीकडेयेऊपरंतु आर फॅक्टर ही एक संख्या आहे जी अनेक पॅरामीटर्ससह एकत्र काम करते आपण उल्लेख करीत असलेली ही अनिश्चितता अतिशक्तीच्या बाबतीतही असू शकते तेच आपणविशिष्ट आवश्यकतेसाठी विशिष्ट सामर्थ्यासाठीस्ट्रक्चरईडिझाइन केले आहे परंतु साहित्यामधील अंतर्निहित परिवर्तनशीलता खरोखर उच्च शक्ती प्रदान करू शकते म्हणूनच ही अनिश्चितता जितकी मूलतः संबंधित आहेयाबद्दलज्या कोडचा संबंध आहे त्याबद्दल ही अनिश्चितताआहे परंतु प्रत्यक्षात ते ज्यासाठी उभे आहे ते ही आहे की सिस्टम जास्तीत जास्त क्षमतेपर्यंत पोचणारी जास्तीत जास्त क्षमतेनंतर किती डक्टीलिटी देऊ शकते शिखर क्षमतेनंतर सर्वोच्च सामर्थ्याची किती क्षमता असते गमावल्याशिवायकिती विरूपण क्षमतापरवानगी देते तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिखर क्षमता Peak क्षमतेत न सोडता कायम राखली जातेविकृत क्षमता उपलब्ध असावी तर आर घटक खरोखर लवचिकतेनंतरच्या peak वर्तन आणि सिस्टमच्या पोस्ट peak वर्तनचीकाळजी घेतात तर आपण लवचिक डिझाइन बल घ्या आणि आर द्वारे लवचिक डिझाइन फोर्स विभाजित करा मी या टप्प्यावर कोड अभिव्यक्त्यांची पुनर्निर्मिती केली नाही कारण भूकंपाच्या डिझाइनचा संबंध असला तोपर्यंत आम्ही कोड अभिव्यक्तींना संबोधित करणार आहोत पण आर हा एक घटक आहे जो अंशात बसतो तर आपल्याकडे लवचिक डिझाइन बल आहे जे आम्हाला पार्श्व भूकंपीय गुणांक आणि इमारतीसाठी बेस कातर स्थापित करण्यास मदत करते आणि आपण त्यास 1 पेक्षा जास्त मूल्यांनी विभाजित केले आहे म्हणूनचजर सिस्टम आपल्याला लवचिकता देण्यास सक्षम असेल तरआपण फोर्सकमी करतआहात विशिष्टन्यूनता म्हणून आम्ही दुसर्या श्रेणीकडे पाहिले जे क्षैतिज भूकंपाच्या पट्ट्यासह असुरक्षित चिनाईच्या इमारती आहेत परंतु आता जर आपण त्या रचनांचे परीक्षण केले जे आयएस 4326 नुसार डिझाइन केले गेले आहे हा कोड समतुल्य आहे की इमारतींच्या श्रेणींच्या विशिष्ट संचाचा एक सेट आडव्या प्रबलित कंक्रीट सिस्मिक बँड आणि अनुलंब प्रबलित कंक्रीट घटक दोन्ही प्रदान केले पाहिजेत प्रबलित कंक्रीट घटक भिंतींच्या छेदनबिंदूमध्ये प्रदान केले जातात आणि प्रबलित काँक्रेटहे घटक आसपास प्रदान केले जातात दरवाजे आणि खिडक्या यासारख्या भिंतींमध्ये उघडणे आणि या उभ्या बँड्स क्षैतिज भूकंपाच्या पट्ट्यांसह बांधलेले आहेत आणि एकत्र काम केल्यामुळे एकत्र काम करण्यासाठी एक नेटवर्क म्हणून काम करतात तर आणि तणाव प्रतिरोध क्षमता प्रदान करते जे अवर्गीकृत चिनाई नसते म्हणून आपण अविभाजित चिनाईच्या इमारतींच्या श्रेण्या पहात असल्यास पुन्हा उभ्या आणि क्षैतिज भूकंपाच्या पट्ट्यांनी चिनाईला प्रबलित दगडी बांधकाम केले नाही हे अद्याप एक अपरिवर्तित चिनाई लोड बेअरिंग कन्स्ट्रक्शन आहे परंतु हे या नेटवर्कद्वारे प्रदान केले गेले आहे आणि जर आपण क्षैतिज आणि अनुलंब सिस्मिक बँड प्रदान करीत असाल तर रेडक्शन फॅक्टर कमीतकमी 2 5 वर जाईल आणि अखेरीस आम्हीअलीकडेच प्रवर्तित किंवा प्रबलित दगडी बांधकाम संहितेमध्ये समाविष्ट केलेलीश्रेणी म्हणून काटेकोरपणे बोलले प्रबलित दगडी बांधकाम जेव्हा पियर्स आणि स्पॅन्ड्रेलस स्टील मजबुतीकरण प्रदान केले जाते विशिष्ट डिझाइनच्या विरूद्ध लवचिक भिंती किंवाकातरणाच्याभिंती म्हणून कार्य करणे आवश्यक असते तर आपल्याकडे एक डिझाइनचा मोमेंट आहे आपल्याकडे एक डिझाइन कातर शक्ती आहे आणि आपण त्या डिझाइन फोर्सेससाठी स्टील मजबुतीकरण किती प्रमाणात भिंतीत लावावे लागेल याचा अंदाज लावला तर आपल्याला प्रबलित चिनाई मिळते मागील 3 श्रेण्यांमध्येप्रबलित कंक्रीटमधील बॅन्डचीतरतूद चिनाईलाअधिकमजबुती देत नाही तरीही तो अपरिवर्तित दगडी बांधकाम आहे तर प्रबलित दगडी बांधकाम येथे बसलेला हा एक नंबर दिशाभूल करणारा नाही परंतु आम्हीएका क्षणातप्रबलित चिनाईकोडच्याविशिष्ट शिफारशीकडे जाऊ आर फॅक्टर 4 पर्यंत चढू शकतो जो प्रबलित कंक्रीट कातरणे भिंत प्रणाली पुरवतो त्याप्रमाणेच आहे म्हणून भूकंप प्रतिरोधाबद्दल अगदी स्पष्टपणे सांगायचे झाले तर एक प्रबलितचिनाई कातरणाची भिंततसेच प्रबलित कॉंक्रिटकातरणाची भिंत वागू शकते म्हणून आपण भूकंप प्रतिरोधक बांधकामांसाठी एक सक्षम सुरक्षित उपाय म्हणून प्रबलित चिनाईकडे पाहू शकता म्हणूनच जर आपण एनबीसीच्या भाग 6 कलम 4 मधील प्रबलित दगडी बांधकाम बद्दल बोलत असाल तर आपण सरासरी पेक्षाजास्त आर फॅक्टर बद्दल बोलतअसालतर शेवटची श्रेणी अशी आहे जी आपण शेवटी लिहू कोर्स जी मर्यादित दगडी बांधकाम आहे ज्याचा स्वतःचा कोड नसतो तो आज राष्ट्रीय इमारत संहितेत आला आहे पुन्हा एकदा चिनाईबांधकामाच्या बांधकामाच्याअनुषंगाने प्रतिसाद कपातघटकाची चर्चा आहेजी मर्यादित दगडी बांधकामांच्या निरीक्षणाच्या वर्तनाशी सुसंगत आहे जरी उच्च भूकंपाच्या झोनमध्ये जिथे मर्यादित चिनाई प्रदान केली जाते तेथे आपल्याकडे मर्यादित चिनाईबांधकामाचीउत्कृष्ट कामगिरी आहे आणि आम्ही चिली सारख्या देशांबद्दल बोलत आहोतज्यामध्ये भूकंपांची तीव्रता अधिक आहे जेथे बांधकामासाठी मर्यादीत बांधकाम करणे ही नैसर्गिक निवड आहेकमी वाढीव निवासी बांधकाम तर हा एक महत्त्वाचास्टेटमेंट आहे की टायपोलॉजी मर्यादित चिनाई जे टायपोलॉजी आहे जे डिझाइनचा आहे त्याप्रमाणे प्रबलित दगडी बांधकाम इतके परिष्कृत नाही कारण मर्यादा घालण्याचे काम बांधकामासाठी दिशानिर्देश दिले आहेत डिझाइनची गणना किमान ठेवली जाते मर्यादित चिनाईची अपेक्षा केली गेली आहे की बांधकाम क्षेत्र पुरेसे सुरक्षित आहे की एक साधी प्रणाली आत्मसात करण्यास सक्षम आहे तर जगभरातील मर्यादित चिनाई कोड डिझाइन गणनेवर भारी नसतातभूकंप प्रतिकार करण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे त्या दृष्टीनेते अधिक लिहून ठेवलेले असतात तर हा कोड बनवित असलेले महत्त्वाचे विधान म्हणजे आपली बांधकामे अपरिवर्तित राहतील जर आपण फक्त बॅन्ड लावत असाल तरआरसी बँड आणि आर घटक जास्तीत जास्त 2 5 पर्यंत जाऊ शकतात एकदा आपणडिझाइन केले की आपल्याकडे प्रतिसाद कमी करण्याचे घटक तीनपेक्षा जास्त असतील आपण लवचिक डिझाइनची शक्ती कमी करून एक तृतीयांश करू शकता जर आपण प्रबलित दगडी बांधकाम सह डिझाइन करत असाल तर हे मर्यादित चिनाईसह आहे तर मी एक विशिष्ट कलम चित्रात आणूया जो आतापर्यंत सादर केला गेला आहे जोपर्यंत आयएस 1893 भाग 1 2016 मध्ये नोटमध्ये असलेल्या कोडची संबंधित आहे टेबल जी आपल्याला आर घटकांना स्पष्टपणे सांगते की आपण वापरत असल्यासप्रबलित काँक्रीट आणि स्टील इमारती यासारख्याबाजूकडील प्रतिकार प्रणाली संहिता आवश्यक आहे की भूकंपाच्या झोन III IV आणि V मध्ये मध्यम ते उच्च भूकंपीय क्षेत्रांमध्ये या प्रबलित कंक्रीट आणि स्टीलच्या इमारती लवचिक पद्धतीने वागण्यासाठी डिझाइन केल्या पाहिजेत परिणामी स्ट्रक्चरल वॉल सिस्टम्सच्या श्रेणी अंतर्गत बँडशिवाय प्रथम श्रेणीची असुरक्षित दगडी बांधकाम भूकंपग्रस्त झोन III IV आणि V मध्ये तयार केले जाऊ शकत नाही कारण ती मुळीच लवचिक प्रणाली नाही तर ही श्रेणी जो भूकंपाचा प्रतिकार प्रणालीनसलेलीविभाग झोन II मध्ये मर्यादित आहे 2016मध्ये आमच्या कोडचा संबंध आहे तोपर्यंत ही एक महत्त्वाची ओळख आहे ज्याचा अर्थचेन्नई सारख्यामध्यम तेभूमीक भूकंपाच्या क्रियाकलापां सारख्यामध्यम भूकंपाच्याक्रियेत असलेल्या झोनमध्येही आम्ही अविभाजित चिनाईची रचना करू शकत नाही आपण केवळ भूकंपाचा प्रतिकार करणारी चिनाई डिझाइन करू शकता आणि आपण एका क्षणात भूकंपाचा प्रतिकार करणारी चिनाई काय पाहू शकतो म्हणूनच हा महत्त्वाचा कलम आहे कीआपणयोलक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि मी भूकंपीय झोन नकाशाचे पुनरुत्पादन का केले कारण आज उभे आहे की आशा आहे की संभाव्य दृष्टिकोनावर आधारीत एकाला सुधारित केले जाईल विभाग II III IV आणि V आणि आपण उपरोक्त 30 ते 40 टक्के देशाचा असा भाग आहे जेथे आपण प्रत्यक्षात अविभाजित चिनाईची रचना करू शकता तर आपला कोड आयएस 1905 आता देशाच्या फक्त एका छोट्या भागाकडे ढकलला जात आहे जेथे आपणास माहिती आहे की भूकंप शक्ती भूकंप क्रियाकलापकमी आहेत तर कृपया हे लक्षात ठेवा जेथे आयएस 1905 नियामक डिझाइन आणि नियामक आधार बनणे थांबवते तथापि 2016 च्या संहितेमध्ये असेही आवश्यक आहे की आपण डिझाइन केलेले कोणतेही बांधकाम ते झोन II किंवाइतरकोणत्याहीझोनमध्ये असेल भूकंप पार्श्वभूमीच्या किमान टक्केवारीची योग्य रचना योग्यरित्या विचारात घ्यावी लागेल आणि जर तुम्ही नक्कीच संख्या पाहिल्यास ही संख्या तुम्ही पार्श्व शक्ती बाजूकडीलभूकंपाचा भागगुणांक किंवा बेस कातर्यांचावापर करून जे स्थापित करू शकता त्यापेक्षा कमी होईलआणि हे किमान मूल्यभूकंपाच्या वजनाच्या 0 7 टक्के आहे क्षेत्र II मध्ये ही टक्केवारी रचनाच्या भूकंपाच्या वजनाच्या टक्केवारीइतकीच आहे हे अंदाजे 0 7 टक्के आहेझोन III मध्ये 1 1झोन IV 1 6झोन 5 2 4 तर कोड कलम 7 2 चा हा विशिष्ट कलम माझ्यासमोर आणण्याचे कारण असे आहे की आपण झोन II च्या बांधकामांमधील 1905 च्या आयएस बद्दल बोलत असलो तरी आपण हे तपासावे लागेल की पार्श्वभूमीवर कमीतकमी भूकंपाचे वजन 0 7 टक्के संबंधित आहेत तर डब्ल्यूच्या ० 7 टक्के पार्श्व शक्ती म्हणून लागू होते रचना आपल्या डिझाइनमधील पार्श्व शक्तीचा प्रतिकार करण्यास सक्षम असावी तो मुद्दा स्पष्ट आहे का तर तेथे पार्श्व शक्तीची किमान पातळी आहे ज्यासाठी अगदी झोन II च्या इमारतीसप्रत्यक्षात प्रतिकार असेल जरी ही खूपच लहान संख्या आहे तथापि डिझाइन फोर्सच्या या किमान गरजेच्या विरूद्धच याची तपासणी करणे आवश्यक आहे आम्ही क्षैतिज भूकंपाच्या पट्ट्यांशिवाय आडव्या भूकंपाच्या पट्ट्यांसह आणि उभ्या प्रबलित कंक्रीट घटकांसह भिंतींच्या कोपऱ्यात सभोवतालच्या उघडणाऱ्या अविश्वसनीय चिनाई श्रेणी पाहिल्या तर त्या सक्तीने केलेल्याकारवाईतूनIS 4326 पर्यंतकेलेल्या इमारतींचे वर्गीकरण समजून घेणे आवश्यक आहे म्हणून आतापर्यंत IS 4326 मध्ये इमारतींचे बांधकाम ए पासून ते ई वर्गीकरण आहे ओकेअ श्रेणी आता कोडमधून काढली आहे श्रेणी अ हाझोनI होताओके पूर्वी आमच्याकडे झोन I ते झोन V होते आज आपल्याकडे झोन I नाही आणि म्हणूनच श्रेणी I इमारत म्हणून झोन I ओळखत असत तर श्रेणीअ इमारत तर आपल्याकडे यापुढे नाही आणि म्हणूनच ही सारणी बी पासून सुरू होते आणिई पर्यंत जाते त्यामुळे मला वाटते की ऐतिहासिक तथ्य आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे तथापि हा कोड काय करतो हे भूकंप प्रतिरोधक वैशिष्ट्यांचा एक संच प्रदान करतो जे इमारतीत समाविष्ट केले जाणे आवश्यक आहे जर आपण1905 नुसारलोड बेयरिंग चिनाई बांधकाम डिझाइन करीत असाल बरोबर त्यामुळे 1905 आवश्यकतेबद्दल IS 4326 स्पष्टपणे बोलत नाही मात्रइमारती भूकंप प्रतिकार असणे आवश्यक आहे किमान भूकंप प्रतिकार बद्दल IS 1893 बोलतो 4326ते 1905 या एकत्र पाहिले आहे म्हणूनच जरी आपणआयएस 1905 नुसारलोड बीईरिंगचिनाईडिझाइनकेले तरीही आपण हेसुनिश्चित केले पाहिजे की भूकंप प्रतिरोधक वैशिष्ट्ये आयएस 4326 नुसार प्रदान केली गेली आहेत तर हे अत्यंत महत्वाचे आहे तर जर आपण आपल्या IS 4326 च्या शिफारसी पुरवण्याच्या मार्गाकडे पाहिले तर ते दोन महत्त्वपूर्ण दोन ग्रुप दिसते1 च्या महत्त्व घटक असलेल्या इमारती आणि 1 5 च्या महत्त्व घटकांसह इमारती आता हे महत्त्व घटक एक आहे जो आयएस 1893 भाग 1 मध्ये लवचिक डिझाइन बोर्डाचा निर्णय घेण्यास जातो म्हणूनच आपल्याकडे आयएस 1893 च्या मागील आवृत्तीत दोन घटक दोन महत्वाचे घटक 1 आणि 1 आज आपल्यात आणखी एक महत्त्वाचा घटक आहे जोआत आलाआहेआपण आता त्या क्षणात येऊ परंतु आयएस 1893 च्या आधीच्या आवृत्तीत 1 आणि 1 5 हे दोन महत्त्वाचे घटक होते तर सर्व सामान्य इमारतींमध्ये1 चामहत्त्वाचाघटक असतो तर निवासी इमारती व्यावसायिक इमारती म्हणजे कार्यालयीन इमारतींमध्ये 1 चा महत्त्वाचा घटक असेलतथापि आपल्याकडे एखादी महत्त्वाची इमारत असेल तर ती तेथीललोकसंख्या शाळा इतर प्रकारच्या इमारती इमारती ज्या आपत्तींच्या काळात पोलिस स्टेशन रुग्णालये आणि अशा परिस्थितीत खूप महत्वाच्या बनू शकतात टेलिफोन एक्सचेंजज्या इमारतींमध्ये गंभीर कार्य आहे अशा पूल ज्यातआपत्ती आहे तेव्हा या महत्त्वपूर्ण कार्ये चालूठेवण्यात गंभीर कार्य करणारे पुलपुन्हा 1 5 च्या श्रेणीत येतील तर आयएस 1893 च्या पूर्वीच्या आवृत्तीने इमारतींचे महत्त्व घटक 1 आणि 1 5 मध्ये वर्गीकरण केले आणि त्या वर्गीकृत इमारतींवर आधारित सेईस्मिक झोन ज्यावर आपण या बांधकामांची श्रेणी बी इमारत श्रेणी सी इमारत श्रेणी डी इमारत आणि यावर आधारितश्रेणी ई इमारत म्हणून डिझाइन करीत आहात आणि हे लक्षात घेण्याजोगे आहे की आपल्याकडे भूकंप झोन II मध्ये एखादी महत्वाची इमारत तयार केली गेली असेल तरआपोआप श्रेणी सी इमारत बनली जी नियमित इमारतीइतकीच आहे किंवा सामान्य इमारत भूकंप झोन II मध्ये तयार केलेली आहेहोय तर सी श्रेणी जे महत्त्वाचे घटक 1 5 भूकंपाचेक्षेत्रII आहे तर भूकंपाच्या झोन II मधील एक महत्त्वाची इमारतभूकंपाच्या झोन III मधील सामान्य इमारतीच्या बरोबरीच्या बाजूस आहे भूकंपाचा भाग चतुर्थ भागातील नियमित इमारत भूकंप झोन III मधील महत्वाच्या इमारतीच्या बरोबरीने आहे आणि भूकंपाच्या झोन व्ही मधील नियमित इमारत सेसमायक झोन IVमधील महत्वाच्या इमारतीच्यातुलनेत आहे आणिअर्थातच आम्ही ई बरोबर थांबलो आणि भूकंपाचा झोन V महत्वाच्या इमारतीत जाऊ आता त्यानंतर काय कोड आपल्याला सांगते की ही श्रेणी बी मध्ये असल्यास ही भूकंप प्रतिरोधक वैशिष्ट्ये आहेत जी तेथे असणे आवश्यक आहे आम्हीक्षैतिज सिझमिक बँडबद्दल बोललो आम्ही उभ्या स्टीलबद्दल बोललो तर इमारतीच्या प्रकारानुसार हे विहित केलेले आहेत जेव्हा आपण भूकंप प्रतिरोधक तपशील शोधू लागतो तेव्हा आपण त्याकडे येऊ तरभूकंपाच्यारचनांमध्ये 1905 4326 पर्यंतची ही चौकटआहे आपला प्रश्न भूकंपाच्या वजनावर आहे जेव्हा आपण भूकंपाच्या वजनाबद्दल बोलतो तेव्हा ते इमारतीचे वजन असते जे भूकंप दरम्यान जडत्व विकसित करण्यास भाग घेईल तर आपण मुळातजडत्ववादी शक्ती विकसित करण्यात भाग घेणार्या संरचनेचे वजन किती आहे याचाअंदाज लावत आहात आम्ही लाइव्ह लोडचा एक भाग त्या अंदाजास योगदान देणारा मानतो तर हा एक मृत आणि थेट लोड संयोजन आहे जो आपण भूकंपाचे वजन मानतो आणि नंतरअंदाजकरण्यासाठी वापरतो मी म्हणालो की हीएकसोपी चौकट आहे ज्यात आपण म्हणतो की भूकंपात पार्श्वभूमीच्या सैन्याने व्युत्पन्न केल्यामुळे परिणाम जडते आम्ही डिझाइनसाठी पार्श्व शक्ती विचारात घेतो कारण तेस्वतःचभूकंप रचनेच्या वजनाच्या प्रमाणात येते आपला प्रश्न एक महत्वाचा घटक वाढवत आहे आणि झोन देखील वाढवत आहेडिझाईन आणि तपशीलांशी संबंधित अशी दुहेरी आवश्यकता आहे होय दोन भिन्न गोष्टी आहेतएक म्हणजे आपण झोन IIते झोन V पर्यंत जात आहात जेव्हा आपणझोन IIते झोन V कडे जात असाल तेव्हा आपण डिझाइन करत असलेल्या शक्तीची रचना बदलत आहे तर आपण वर्ग एक श्रेणीमध्ये जात असताना अजून एक श्रेणी जोपर्यंत आयएस 4326 चा संबंध आहे तेअतिरिक्त भूकंपाच्या प्रतिरोधक वैशिष्ट्यांविषयी आहेत ज्या आपल्याला रचनाच्या ठीक अंमलबजावणी दरम्यान ठेवणे आवश्यक आहे तर त्या विचाराने आपण भूकंपविषयक शक्ती किती वापरणार आहोत यावरच भूकंपाच्या झोन्शनचा प्रभाव आहे इमारतीची श्रेणी आणि म्हणूनच संहिता नंतर महत्त्व घटकांकडेपहात आहेआणि ठीक आहे आपणडिझाइन फोर्सच्यादिलेल्या लेवल पर्यंत डिझाइन करतो तथापि एखाद्या महत्वाच्या इमारती विरूद्ध ही नियमित इमारत असल्यास भूकंपाची सुरक्षा विचारात घेणारी अतिरिक्त वैशिष्ट्ये ठेवा तर हे वेगवेगळ्या विचारांवरुन येत आहेत भिन्न तळ आहेत म्हणूनच जेव्हाआपण महत्त्व घटक 1 ते 1 5 वर जात आहात तेव्हा डिझाइनचाविचार केला तर कायघडेल जसे की आपण महत्त्व घटक 1 ते 1 5 वर जात आहात हा घटक प्रत्यक्षात पार्श्व भूकंपाच्या बळावर प्रतिबिंबित करतो आपण पार्श्व भूकंपाची शक्ती गुणाकारIआणि विभाजित आर करून तपासणी करू आम्ही जेव्हा डिझाइन करण्यासाठी आलो आहोत तेव्हा आम्ही हे तपासू परंतु प्रत्यक्षात काय घडत आहे ते आपल्या पार्श्व भूकंपीय गुणांक Ah द्वारे दिले गेले आहे Z Zone Factor I Importance Factor R Response Reduction Factor Sa Spectral Acceleration हा भूकंपाचा भाग पार्श्व भूकंपाचा गुणांक आहे Ah पार्श्विक भूकंपाचा गुणांक आहे आणि संरचनेवरील एकूण बेस कातरणे म्हणजे भूकंपाचे वजन गुनेला Ah म्हणजेच आपणास आपले डिझाइन बळ मिळते त्यामुळे प्रत्यक्षात काय होत आहेहे महत्वाचे घटक संबंधित आहे म्हणून आतापर्यंत आपले डिझाइन शक्ती एक महत्वाचा इमारत पहात असल्यास वाढ होणार आहे आपण I एक सर्वसामान्य इमारत स्थिती असेल तर कारणआहे1 पण तो आधीच एक महत्वाची इमारत आहे तर आपले डिझाईन सिस्मिक कोईफिशियंट 1 5 ने वाढत आहे या व्यतिरिक्त आपण कोणत्या श्रेणीत येता यावर अवलंबून 4326 ला भूकंप प्रतिरोधक सूचनांसाठी विशिष्ट शिफारसी आहेत विद्यार्थीः प्रत्यक्षात आम्ही ते दोनदा करत आहोत प्रत्यक्षात आपण त्याकडेभिन्न दृष्टिकोनातूनपहात आहातआणि आम्ही हे का करीत आहोत कारण चिनाईच्या संरचनेच्या बाजूकडील डिझाइनसाठी डिझाइन फोर्स देखील आवश्यक आहे तर अविभाजित चिनाईच्या भागाचे आकारमान देखील विचारात घेतले जात आहे वर्गीकरण केवळअतिरिक्त आवश्यकता म्हणून आपण तयार करीत असलेल्या वैशिष्ट्यांची संख्यावाढवते तर ते प्रत्यक्षात वेगवेगळ्या स्तरावर कार्यरत आहेत ठीक आहेतथापि मी म्हटल्याप्रमाणे हे समजणे महत्वाचे आहे की आज आपल्याकडे एक अतिरिक्त महत्त्व घटक आहे आणि आम्ही सह कोविशेषत 4326 प्रतिबिंबितकसे करतो तेआपण पाहू 4326 हा 2013 चा कोड आहे परंतु आयएस 1893 भाग 1 नवीन कोड आहे आणि प्रत्यक्षात एक अतिरिक्त महत्त्व घटक आणला आहे जो आता 1 2 आहे प्रत्यक्षात या सारणीच्या कामांमध्ये हा एक स्पॅनर टाकला आहे परंतुतेकसेसमायोजित केले जाईल तेआपण पाहू म्हणूनच आपल्याकडे सामान्य इमारती निवासी व्यावसायिक असल्यास जेथे आपल्याकडे व्यापार्यांची मोठी संख्या आहे तेथील व्यापाराची टक्केवारी 200 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर आता आपला महत्त्वाचा घटक आता 1 नाही तर 1 तर ते त्या 1 ते 1 5 दरम्यान आहे तर तृतीय श्रेणी प्रत्यक्षात म्हणून आणली गेली आहे जिथे महत्त्व आहे याचा अर्थ 1 2 भूकंपातील भूकंप गुणांक देखील बदलला आपला भूकंप गुणांक वाढेल तर हे लक्षात ठेवा आणि आम्हीआयएस 1893 भाग 1 ठीक आहे याची विशिष्ट आवश्यकता प्रतिबिंबित करण्यासाठी आयएस 4326 मध्ये काही बदल पाहू आर बाबतीत मी शेवटची गोष्ट विचारात घेऊ इच्छित आहे जे दगडी बांधकाम कातरणे भिंत प्रणाली संबंधित आहे काय आहे कोड काय आहेकायराष्ट्रीय इमारत कोड प्रत्यक्षात म्हणून आतापर्यंत निर्दिष्ट नाही प्रबलित दगडी बांधकाम रचना संबंधित आहे तर कोडचा प्रबलित चिनाई विभाग ज्याची प्रत्यक्षात चर्चा करतो तो म्हणजे 3 प्रकारच्या भिंती ठीक आहेत प्रथम प्रकारची भिंत पुन्हा प्रबलित केलेली आहे अपरिवर्तित दगडी बांधकाम जिथे डिझाइन आयएस IS 1905 प्रमाणे केले गेले आहे आणि नंतरआपण किमान मजबुतीकरण प्रदान केले पाहिजे हे मजबुतीकरण डिझाइन केलेले नाही ते किमान मजबुतीकरण आहे आणि राष्ट्रीय कलमचा एक विशिष्ट खंड आहे बिल्डिंग कोड 10 1 प्रत्यक्षात आपणास जे कमीतकमी reinforcement देणे आवश्यकआहे किमान बार व्यास काय आहे अंतर काय आहे ते पहात आहे आणि जर आपण प्रदान केल्यास आपण त्यास किमान मजबुतीकरण प्रदान केले तर आपण 2 5 टक्क्यांचा प्रतिसाद कमी करण्याच्या घटकासह भूकंप क्षेत्रे II आणि III साठी प्रकार एक भिंत बांधकाम डिझाइन आणि बांधकाम वापरू शकता ज्याच्याआधी आम्हीप्रतिक्रिया कमी करण्याच्या घटकाच्याबाबतीत बोलत आहोत आयएस 1893 च्या संदर्भात 1 5 आणि 2 आता चित्रात नाही कारण आपण प्रबलित चिनाई संहितेनुसार किमान मजबुतीकरण आवश्यकतांची काळजी घेत आहातजरआपण हे केले तर आपण आपल्या डिझाइन मिळविण्यासाठी आर चा एक प्रतिसाद कमी घटक वापरू शकता पुढील दोन श्रेणी ब आणि क आहेत ज्याला प्रबलित दगडी बांधकाम म्हणून संबोधले जाते प्रबलित चिनाई मूळ संदेश आहे म्हणून इतर काहीही पात्र नाही प्रबलितचिनाईची सामान्य प्रबलित चिनाई किंवा विशेष प्रबलित चिनाई म्हणून मानली जाते तर येथे दोन विभाग आहेतसामान्य प्रबलित दगडी बांधकाम आणि विशेष प्रबलित दगडी बांधकाम दोनही झोन IV आणि V आपण या प्रकारचे बांधकाम करू शकता आणि आपला रिस्पॉन्स रिडक्शन फॅक्टरकमी करणे III ते IV मध्ये भिन्न प्रबलित दगडी बांधकामात भिन्न असतो आपण विशेष प्रबलित चिनाईसाठी प्रदान केलेले किमान मजबुतीकरण सामान्य बाबतीत पेक्षा बरेच काही आहे तर आपण हे प्रकार बी आणि प्रकार सी कडे पहात आहोत ही मजबुतीकरणतयार केले गेले आहे प्रकार बी आणि प्रकार सी आपण डिझाइन दलांच्या आधारावर मजबुतीकरण डिझाइन करीत आहात प्रकार ए मध्ये आपण मजबुतीकरण डिझाइन करीत नाहीआपण किमान मजबुतीकरण लावत आहात म्हणूनच हा एक महत्त्वाचा फरक आहे ज्यास आपणकमीत कमीठेवणे आवश्यक आहेकी आपण भिंती बी आणि सी डिझाइन करीत असाल परंतु राष्ट्रीय इमारतीच्या संहिता संदर्भात भिंतीपर्यंततथापि भिंत ए आपण फक्त IS 1905 च्या संदर्भात डिझाइन करीत आहात म्हणूनच हे एकूणच वर्गीकरण आहे ज्याचा मला विचार करायचा होता आणिआम्ही पुढच्या दोन वर्गात 1905 च्या डिझाइन बाबींवर विचार केला आणि आपल्या क्षेत्राच्या 2 मधील बांधकामांपर्यंत परवानगी असलेल्या तणावाच्या डिझाइनची चौकट ठेवू किंवा झोन III बांधकाम परंतु अतिरिक्त reinforcement आपण राष्ट्रीय बिल्डिंग कोड किंवा राष्ट्रीय इमारत कोड किंवा 4326 च्या शिफारशींनुसार प्रदान कराल